नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 37 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 7 मध्ये आपण प्लेनचे प्रोजेक्शन्स पाहणार आहोत आधीच्या वर्गात आपण बिंदूंचे प्रोजेक्शन्स लाईनचे प्रोजेक्शन्स पाहिले आणि आता आपण प्लेनचे प्रोजेक्शन्स पाहणार आहोत आता या प्लेनचे प्रोजेक्शन्स काय आहेत ते पाहूया व्याख्येनुसार प्लेन ही एक 2 डायमेन्शनल वस्तू आहे त्याला लांबी आहे रुंदी आहे उदाहरणार्थ जर आपण ड्रॉईंग शीट पाहत असाल तर हे एक प्लेन आहे लांबी किंवा रुंदीच्या तुलनेत याची थिकनेस खूपच कमी आहे तर अशा प्रकारच्या वस्तू उदाहरणार्थ आयत स्क्वेअर वर्तुळ ट्रॅपेझियम पेंटागॉन हेक्झॅगॉन आणि अशा प्रकारचे प्लेन आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनच्या संदर्भात वेगवेगळे कोन बनवत असतील तर त्यांचे प्रोजेक्शन्स कसे दिसतील कधीकधी आयताकृती या दोन्ही आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत भिन्न प्रकारच्या भागांमध्ये इनक्लाइन असतात भिन्न एजेस हे भिन्न प्रकारचे कोन बनवितात आणि म्हणून आता आपण हे एक एक करून काढू त्यांचे प्रोजेक्शन्स म्हणजे फ्रंट व्ह्यू काय आहे टॉप व्ह्यू काय आहे आणि साईड व्ह्यू कसे दिसते हे पाहूया तर सहसा प्लेनच्या आकृतीचे वर्णन दिलेले असते ते असे की एक स्क्वेअर आहे आणि त्याची बाजू ही आहे किंवा आयत हा या लांबी आणि रुंदीचा आहे असे दिलेले असते आणि आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनच्या संदर्भात त्याची असलेली स्थिती ही सहसा दिली जाते शक्यतो आपल्याकडे एखाद्या संदर्भ प्लेनसोबत असलेले सरफेसचे इन्क्लिनेशन असू शकते आणि काही प्रकारणांमध्ये संदर्भ प्लेनसोबत असलेले त्याच्या एजेसचे इन्क्लिनेशनदेखील असू शकते जर असे असेल तर आपण फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू काढू शकतो आता हा आयत पाहू तर आडव्या प्लेनला समांतर असे आयत काढू ते 3 डायमेन्शनमध्ये असे दिसते तर येथे हा आयत आहे आणि हे आडव्या प्लेनला समांतर आहे हा आडवा प्लेन आहे आपण 3 डायमेन्शनमध्ये सहजपणे पाहू शकतो की जर आपण या बाजूने पाहत आहोत तर ही संपूर्ण लाईन कोईनसाईड होते आणि आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये एक आडवी लाईन दिसते जर आपण हे आयत खाली प्रोजेक्ट केले तर आपल्याला आणखी एक आयत मिळते जेव्हा हा आयत आडव्या प्लेनला समांतर असेल तेव्हा या आयताची संपूर्ण लांबी ही फ्रंट व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो आयताचा संपूर्ण एरिया हा टॉप व्ह्यूमध्ये पाहू शकतो यामध्ये त्याची लांबी आणि रुंदी देखील आहे आता आपण हे आडवे प्लेन 90 डिग्रीने फिरवू आणि हे प्रोजेक्शन्स दाखवू तर हा बिंदू A आहे हा बिंदू B आहे आणि हा बिंदू C आहे आणि हा बिंदू D आहे आणि आता प्रथम आपण a b काढू म्हणून जेव्हा आपण याला अशा प्रकारे प्रोजेक्ट करतो तेव्हा बिंदू A B हे बिंदू C D सोबत कोईनसाईड होतात तर फ्रंट व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो की a b हे एका ठिकाणी आहेत तसेच c d सुद्धा एका ठिकाणी आहेत मग आपण त्यांचे प्रोजेक्शन्स खाली घेऊन त्याचा विस्तार वाढवितो जर आपल्याला उभ्या प्लेनच्यासमोर बिंदू A हा नेमका कोठे सुरू होतो हे जर माहित असेल तर आपण ते काढू शकतो म्हणून बिंदू a काढण्यासाठी आणखी एक आडवी लाईन काढा आपल्याला आयताची रुंदी माहित आहे म्हणून आपण बिंदू b हा काढू शकतो बिंदू b माहित झाला की आपण या लोकस लाईनवर बिंदू c हा सहजपणे काढू शकतो आपल्याला बिंदू a हा आधीच माहित आहे म्हणून आपण या लोकसवर बिंदू d हा काढू शकतो मग a b b c c d आणि a d हे जोडा अशाप्रकारे आपण या आयताचा टॉप व्ह्यू तयार करतो आता हाच आयत आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे तेव्हा ते काढूया तर यासाठी आपण हे समजू या की हा उभा प्लेन आहे हा एक आडवा प्लेन आहे आणि आयत हा आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे तर हा आयत अशाप्रकारे इनक्लाइन असू शकतो तर हा बिंदू A बिंदू B बिंदू C आणि बिंदू D आहे तर हे अशाप्रकारे एक इनक्लाइन कोन देते जे उभ्या प्लेनमध्ये असलेल्या फ्रंट व्ह्यूवर आपण पाहू शकतो हे एक आडवे प्लेन आहे आणि हे आपल्याला टॉप व्ह्यूची माहिती देते तर आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो की आडव्या प्लेनच्यासंदर्भात असलेली ही इनक्लाइन लाईन हा इनक्लाइन कोन बनवते जेव्हा आपण आडव्या प्लेनवर हा आयत खाली प्रोजेक्ट करतो हे प्रोजेक्ट करताना जर बिंदू A आणि बिंदू B सोबत काही इन्क्लिनेशन होत असेल आणि या बिंदूसोबत ते फिरत असेल तर तेव्हा बिंदू a b हे येथे काढावे पण बिंदू c हा जवळच्या अंतरावर येथे काढावा कारण हे प्रोजेक्शन आहे जे नेहमीच कमी होत जाते तर लहान अक्षर b c ची लांबी ही मोठे अक्षर B C च्या लांबीपेक्षा कमी आहे तर आता आपण ही आकृती पुन्हा काढू आपण यामध्ये पाहू शकतो की ही लाईन उभ्या प्लेनवर प्रोजेक्ट केली तरी याची लांबी बदलत नाही तर सर्वप्रथम आपण आडव्या प्लेनच्या वर बिंदू A बिंदू B हा नेमका किती अंतरावर आहे हे पाहू एकदा का आपल्याला आडव्या प्लेनपासूनचे अंतर कळाले की आपण यामध्ये बिंदू a आणि b काढू शकतो आणि हा आयत आडव्या प्लेनसोबत कोन बनवित आहे तर आपण हे उभ्या प्लेनमध्ये पाहू शकतो आणि c आणि d काढू शकतो कारण ही लांबी आपण फ्रंट व्ह्यूवरून घेऊ शकतो एकदा या लाईन काढल्या की आपण त्यास सर्व मार्गाने खाली प्रोजेक्ट करतो आणि आपल्याला हे माहित आहे की टॉप व्ह्यूवरून बिंदू A हा किती लांब आहे किंवा उभ्या प्लेनसमोर जेथे हा बिंदू स्थित आहे मग यावरून आपण आडव्या प्लेनवर बिंदू a1 आणि b1 काढतो आता a1 b1 c1 आणि d1 बिंदू काढण्यासाठी या प्रोजेक्टर लाइनला छेदणार्या लोकस लाईन काढा हे काढल्यावर प्रोजेक्शन म्हणून आपल्याला हा आयत मिळतो आता लहान बाजू ही आडव्या प्लेनला इनक्लाइन असल्यास आपण हे काढू तर आपण या आकृतीमध्ये पाहूया आपल्याकडे आधीपासूनच एक आयत आहे उदाहरणार्थ आपण या आयताचा संदर्भ देत आहोत सुरुवातीला हा आयत आडव्या प्लेनला समांतर होता त्यानंतर हा आयत इनक्लाइन होता त्यानंतर आता या आयताला या दिशेमध्ये इनक्लाइन करायचे आहे तर हे 3 दिशांपेक्षा अधिक आहे तर जर हा आडवा प्लेन असेल तर पहिले आपण या दिशेमध्ये इनक्लाइन केले होते तर आता आपण या दिशेमध्ये हे इनक्लाइन करू जर असे असेल तर आपण त्याचे प्रोजेक्शन्स पाहू आपण हा संपूर्ण आयत पाहू शकतो का उदाहरणार्थ हा एरिया आहे जो आपण पाहत आहोत पण आपण हे फिरवित आहोत आता आपण हे प्रोजेक्शन्सच्या स्तरावर पाहिले तर या आयताचा एरिया हा कमी झाल्यासारखा दिसत आहे इन्क्लिनेशन कोनावर आधारित जेव्हा आपल्याकडे याचे प्रोजेक्शन्स असतात तेव्हा आपण हे वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो या बॉक्ससाठीसुद्धा असेच घडते आपण पाहू शकतो की आता हे जर आपण याला इनक्लाइन करत आहोत तर आपण या मार्गाने पाहू शकता तर हा आयत आहे असे समजू जर यास आपण या दिशेने फिरवले तरीपण आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये तोच समांतर आयत दिसत आहे आता आपण यास टिल्ट केल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं दिसेल तर या लाईनप्रमाणे आपल्याला ही लाईन दिसेल आणि त्या मागच्या बाजूला यामध्ये ही लाईनसुद्धा दिसेल तर अशाप्रकारे आपण हे पाहू शकतो तर त्याच प्रकारे स्लाइडवर आपण जेव्हा ही आयताकृती पाहतो तेव्हा आपण या प्रोजेक्ट केलेल्या फ्रंट व्ह्यूकडे पाहिले तर हा आयत पॅरालेलोग्रॅम कधीकधी ट्रॅपेझियम आणि इतर अनेक प्रकारच्या आकारामध्ये बदलताना दिसतो म्हणून प्रोडक्शनसाठी मॅन्युफॅक्चरिंगसाठी वस्तू काढण्यासाठी हे व्ह्यूज फार महत्वाचे आहेत कारण समजा आपल्याकडे टेपर्ड वस्तू आहे आणि आपल्याला त्याचे टॉप व्ह्यूवरून निरीक्षण करायचे आहे आपल्याला त्याचे व्ह्यूज काय आहेत हे जाणून घेतल्याशिवाय अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणे अवघड आहे आणि प्रोडक्शन टीमला यासंबंधी स्पष्ट मार्गाने सांगावे लागेल तर या आयताकृती कसे काढायचे ते पाहू तर आपण टॉप व्ह्यूवरून हा आयत पाहू शकतो आणि हा आयत या मार्गाने फिरवला त्याचप्रमाणे फ्रंट व्ह्यूमध्ये हा आयत पूर्णपणे पॅरालेलोग्रॅम मध्ये बदललेला दिसत आहे तर मग आपण एक प्रश्न विचारू पद्धतशीरपणे जर आपण आयत घेणार असाल तर प्रथम त्यास आडव्या प्लेनमधून वर आणू जेणेकरून ते आडव्या प्लेनसोबत कोन बनवेल तर या लहान एड्ज भोवती फिरवू म्हणजे ही लहान एड्ज या मार्गाने हलवा आणि मग आपण हे बिंदू फ्रंट व्ह्यूवर प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारचा आकार मिळणार आहे त्याचप्रमाणे हे बिंदू टॉप व्ह्यूवर प्रोजेक्ट करु तर हे कसे करावे ते आपण पाहू तर पहिली गोष्ट म्हणजे जी आपण आधीच पाहिली आहे ते म्हणजे आयत आणि लाईन मग आपल्याला जे काही प्रोजेक्शन्स मिळतात ते फिरवले म्हणजे आपल्याला या लाईनचे प्रोजेक्शन्स मिळतात आणि अशाप्रकारे आपण हे काढू आपण 3D मध्ये पाहू शकतो की आयत हा आडव्या प्लेनला समांतर आहे आपण हे उभ्या प्लेनमध्ये फ्रंट व्ह्यूमध्ये लांबी a b c d काढू शकतो त्याचप्रमाणे टॉप व्ह्यूमध्ये हा आयत काढू आता आपण हा आयत एका विशिष्ट कोनातून फिरवू समजा आपण त्यास 30 डिग्रीमध्ये फिरवू तर आपण त्यास AB लाईनभोवती फिरवत आहोत आणि या C आणि D यास वर उचलत आहोत तर BC लाइन आणि AD लाईन या लाईन कोईनसाईड होतात आणि फ्रंट व्ह्यूमध्ये 30 डिग्रीचा कोन बनवतात म्हणून उभ्या प्लेनमध्ये 30 डिग्री कोनामध्ये BC किंवा AD या समान लांबीची लाईन काढा आणि यास a b आणि c d असे म्हणू हे झाल्यावर c पासून खाली प्रोजेक्ट करा आणि a पासून खाली प्रोजेक्ट करा जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा ही लांबी कदाचित बदलते तर ही AB सारखीच राहते तर बिंदू a हा किती अंतरावर आहे याआधारे प्रथम बिंदू a काढू आणि b काढू हे माहित झाले की a b c आणि d पूर्ण करण्यासाठी आपण लोकस काढू सामान्यत जेव्हा आपण या प्रकारच्या प्लेनचे प्रोजेक्शन्स काढत असतो तेव्हा आपल्याला अनेक आकृत्या मिळतात तर पहिल्या स्तरावरील आकृत्यांना आपण a असे लिहितो पुढच्या स्तरावरील आकृत्यांना आपण a1 असे लिहितो आणि मुळात हे लाईनचे प्रोजेक्शन्स आहेत आणि त्यापुढच्या स्तरावरील आकृत्यांना आपण नैसर्गिकरित्या a2 b2 असे म्हणतो आणि हे स्टॅंडर्ड कन्व्हेन्शन आहे त्यानुसार आपण हे वापरतो तर हा आयत प्रोजेक्ट केल्यावर आणि ही लाईन प्रोजेक्ट केल्यावर या छेदनबिंदूंना आपण a1 b1 c1 d1 असे म्हणतो हे झाल्यावर आपण एका विशिष्ट लाईनच्या भोवती हा संपूर्ण आयत फिरवू समजा हे प्रोजेक्शन a1 b1 c1 d1 आहे आणि आपण या c1 d1 भोवती फिरवू तर आपण जर d1 बिंदूभोवती फिरवले तर a1 सुद्धा हलेल तर आता हे ड्रॉईंग शीटवर काढू तर आपण बिंदू a1 आणि बिंदू d1 हा बिंदू b1 आणि हा बिंदू c1 काढू आणि यास लाईनमध्ये जोडू तर हा आयत आहे आणि आपल्याला हे d1 च्या भोवती फिरवायचे आहे तर आपण d1 च्या बाहेर जाऊ नये आपल्याला ते या d1 बिंदूभोवती फिरवायचे आहे तर हे प्रोजेक्शन आपल्याकडे आधीपासून आहे आणि पुढील प्रोजेक्शन बनविण्यासाठी आपल्याला d1 बिंदूभोवती फिरवायचे आहे तर d1 हे तिथेच राहील परंतु a1 ते d1 हे आडव्या अक्षासोबत एक इनक्लाइन कोन बनवित आहे या आडव्या अक्षासंदर्भात आपण हे फिरवले तर या पुढील प्रोजेक्शनमध्ये यास फिरवल्याबाबतीत स्लाईडवर पाहू आधीच आपण हे a1 b1 c1 d1 काढल्यानंतर आपण d1 या बिंदूभोवती फिरवितो जेव्हा आपण हे फिरवित असतो तेव्हा फक्त लांबीचे हस्तांतरण करतो तर आपण यामध्ये काही प्रोजेक्शन्स बदलत नाही तर फक्त फिरवत आहोत म्हणून a1 d1 ला परपेंडीक्युलर असे a1 b1 आणि a1 d1 ला परपेंडीक्युलर असे c1 d1 काढू तर हे करण्यासाठी आपण परपेंडीक्युलर काढावे तर अशा प्रकारे आपण हा आयत बनवू शकतो हा आयत काढल्यावर आता आपल्याला त्याचे व्ह्यूज काढायचे आहेत तर आपण शीटवर यामध्ये बिंदू a1 हा वर प्रोजेक्ट करतो फिरवलेला b1 सुद्धा वर प्रोजेक्ट करतो c1 चे प्रोजेक्शन आणि d1 चे प्रोजेक्शन हे या माध्यमातून वर जाते पण आधीपासूनच आपल्याला इन्क्लिनेशन कोन माहित आहे c d जिथून आपण ते फिरवितो तर हे स्थानांतरित करावे जेणेकरुन d1 आणि c1 सहजपणे मिळेल त्याचप्रमाणे a b चे प्रोजेक्शन ज्यास छेदत आहे तेथपर्यंत हे स्थानांतरित करा बिंदू a1 हे वर प्रोजेक्ट करा आणि बिंदू a प्रोजेक्ट करा हे जिथे छेदते त्यास a1 असे म्हणू त्याचप्रकारे b1 हे त्या लाईनवर प्रोजेक्ट करा आणि त्यास b1 असे म्हणू आता c1 हे वर प्रोजेक्ट करा आणि c प्रोजेक्ट करा हे जिथे छेदते त्यास c1 असे म्हणू त्याचप्रमाणे d1 हे या लाईनवर प्रोजेक्ट करा आणि त्यास d1 असे म्हणू हे प्रोजेक्शन्स झाल्यावर आपण हे बिंदू जोडूया जेणेकरून आपल्याला अंतिम आकृती मिळेल आता या स्लाइडवर पहिले उदाहरण पाहू 30 मिमी आणि 50 मिमी या बाजू असलेला आयत आहे आयताची लहान बाजू ही आडव्या प्लेनवर आहे जी उभ्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर प्लेनचा सरफेस हा आडव्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर त्याचे प्रोजेक्शन्स काढा तर हा 30 मिमी आणि 50 मिमी बाजू असलेला आयत आहे आणि आयताची लहान बाजू ही आडव्या प्लेनवर आहे आणि त्याची लहान बाजू ही उभ्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर आता हे ड्रॉईंग शीटवर काढू सर्व प्रथम XY प्लेन काढा प्लेनच्या प्रोजेक्शन्समध्ये आपल्याला एक लांब XY लाईन ही आवश्यक असते कारण यामध्ये नेहमीच 2 3 व्ह्यूज असतात आपण याला X अक्ष आणि यास Y अक्ष असे नाव देऊ हा 30 मिमी बाय 50 मिमी चा आयत आहे आता 30 मिमी आणि 50 मिमी काढू म्हणून सुरुवातीला आपण समांतर असलेल्या एका प्लेनपासून सुरुवात करूया ते आडव्या प्लेनसोबत असा कोन बनविते तर सर्वप्रथम 30 बाय 50 आयत काढू आणि त्यास बिंदू a b c आणि d अशी नावे देऊ आणि त्याचे प्रोजेक्शन्स हे नेहमीच या स्थानाकडे जाईल कदाचित या ठिकाणी मग यास a b c आणि c d असे म्हणू आता या संपूर्ण आयताला या आडव्या प्लेनवर राहावे लागेल लहान बाजू ही उभ्या प्लेनसोबत 30 डिग्रीचा कोन बनवते तर मग या लाईनपासून एक लाईन काढा जी प्लेनसोबत 45 डिग्रीचा कोन बनविते तर या बिंदूपासून 45 डिग्रीचा कोन काढू आणि आपण खरी लांबी पाहत आहोत तर ती 50 मिमी आहे आणि ती या 45 डिग्रीच्या लाईनवर काढू आणि त्यास a b आणि यास c d असे म्हणू आपण हे फक्त फिरवले आहे म्हणूनच आपण त्याचे नाव बदललेले नाहीये आणि हा कोन 45 डिग्री आहे याचा अर्थ असा की जर आपण फ्रंट व्ह्यूपासून पाहत आहोत तर आयत हा 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आता ही लाईन खाली प्रोजेक्ट करा अशा प्रकारे प्रोजेक्शन्स काढण्यासाठी रोलर स्केलचा वापर करा आता या आयताचेदेखील प्रोजेक्शन्स काढा तर आपण ते गडद करू तर हा 30 मिमी 50 मिमीच्या लांबी आणि रुंदीचा आयत आहे आणि त्याची लहान लांबी ही आडव्या प्लेनवर आहे आणि त्यास आपण 45 डिग्रीने फिरविले आहे जर आपण टॉप व्ह्यूपासून पाहिले तर ते आयताच्या लहान प्रकारासारखे दिसते तर टॉप व्ह्यूमध्ये या बिंदूंना a1 b1 c1 आणि d1 असे म्हणू आता आपण हा संपूर्ण आयत फिरवू म्हणजे एकतर a1 d1 भोवती किंवा या b1 c1 च्या भोवती फिरवू आणि प्लेनचा सरफेस हा HP सोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर आयताची लहान बाजू ही 30 डिग्री बनविते तर लहान बाजू ही आहे आणि याला आपल्याला या दिशेने 30 डिग्री बनवायचे आहे म्हणून ही लांबी हस्तांतरित करू तर ड्रॉईंग शीटवर या आयताने 30 डिग्री बनवायचा असेल तर प्रथम हा बिंदू काढू आणि याठिकाणी 30 डिग्री बनवू आणि ही लाईन जोडू तर हा 30 डिग्रीचा कोन आहे तर जर आपण a1 भोवती हे फिरविले तर नैसर्गिकरित्या प्रोजेक्शन्स हे समान असेल तर आता a1 b1 फिरवू तर ही a1 b1 लांबी हस्तांतरित करू तर आपल्याकडे पुरेशी लांबी नाहीये म्हणून ती काढण्यासाठी ही लांबी वाढवावी म्हणून a d पासून लोकस काढू येथे a1 भोवती आपण 30 डिग्रीने फिरविणार आहोत a1 पासून 30 डिग्री काढू तर ही लाईन येथे छेदत आहे त्यावर a b हस्तांतरित करावे आणि a1 भोवती फिरवावे आणि त्यास b1 असे म्हणू आणि a1 b1 जोडावे b1 ला परपेंडीक्युलर काढावे आणि a1 ला परपेंडीक्युलर काढावे त्या परपेंडीक्युलरवर c आणि d सारखे हे इतर बिंदू काढायचे आहेत तर हे b1 c1 लांबी येथे हस्तांतरित करा त्याचप्रमाणे a1 d1 लांबी हस्तांतरित करा आता या लाईन जोडा तर हे a1 b1 c1 d1 आहे आता a1 b1 c1 आणि d1 मधून जाणारे प्रोजेक्टर काढा ही मूळ लाईन आहे जी लाईन a b ते c d आहे आणि हे छेदनबिंदू आहेत b सोबत b1 च्या छेदनबिंदूला b असे म्हणू a सोबत a1 च्या छेदनबिंदूला a असे म्हणू आता c d पासून लोकस लाईन काढा d सोबत d1 च्या छेदनबिंदूला d असे म्हणू आणि c सोबत c1 च्या छेदनबिंदूला c असे म्हणू आता या लाईन जोडू जरी हा आयत आहे परंतु जेव्हा आपण त्यास 30 डिग्रीद्वारे फिरवितो आणि त्याचा कोन बदलतो तेव्हा त्यास आपण टॉप व्ह्यूवरून आणि फ्रंट व्ह्यूवरून पाहिल्यास पॅरालेलोग्रॅम या नावाचा आकार दिसेल तर काही व्ह्यूज हे दिशाभूल करणारी आहेत ते आपल्याला वस्तूचा पूर्णपणे खरा आकार देऊ शकत नाही जेव्हा एखादी वस्तू फिरविली जाते उचलली जाते आणि इत्यादी जेव्हा आपण सामान्य किंवा साईड व्ह्यूवरून या वस्तूला पाहिले असता हे कोन आणि खरी लांबी किंचित बदललेल्या दिसतात तर हे एक कारण आहे प्रोजेक्शन्स आणि ड्रॉईंग कोर्स हे आपल्याला वस्तूची कल्पना करण्यासाठी वस्तूचा खरा आकार काढण्यासाठी मदत करतात त्या दृष्टीने रिवर्स इंजिनिअरिंग या मार्गाने जाते आपल्याकडे ही वस्तू आहे फिरविण्याच्या आधारावर आपल्याला हा खरा आकार मिळतो आणि ही खरी लांबी आहे आणि हे व्ह्यूज आहेत जे आपण पाहत आहोत खरंतर त्या वस्तूला योग्य प्रकारे फिरवून मूळ वस्तूच्या आकाराकडे परत आणून मग आपल्याला हा आयत दिसेल ठीक आहे पुढील वर्गात आपण या प्लेनबद्दल अधिक जाणून घेऊ